ई शिक्षण आज सर्वव्यापी आहे आपण बातम्या ऐकल्या आहेत की माहितीचे आगमन आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या अस्तित्वामुळे अध्यापन आणि शिक्षणात क्रांती घडली आहे आपण शाळा आणि महाविद्यालये एमओओसी आणि सामुदायिक प्रशिक्षण सत्रांमध्ये मोठ्या प्रमाणातील सरकारी प्रकल्पांमध्ये आणि इतर बर्याच ठिकाणी ई शिक्षण पाहतो आम्ही येथे ई शिक्षणाचे फायदे नोंदवले आहेत त्यातील काही वेळ आणि पैसा आणि संसाधने वाचविण्याविषयी आहेत परंतु या कार्यक्षमतेच्या पलीकडे जाऊन दुरात्मक ई शिक्षण विद्यार्थ्यांना कधीही व कोठेही विद्यार्थ्यांच्या दिशेप्रमाणे प्रणाली मध्ये प्रवेश प्रदान करते असे बोलले जाते की ई शिक्षण म्हणजे परस्पर संवादी साधनांद्वारे विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवते आणि आम्हाला असे बरेच अहवाल आढळतात आता आपण प्रतिबिंबाच्या ठिकाणी थांबू जेव्हा आपण ई शिक्षणाबद्दल ऐकता तेव्हा आपल्या मनात काय येते हा शिक्षण संवाद थोडावेळ थांबवा आपला प्रतिसाद लिहा आणि तो पूर्ण झाल्यावर कृपया पुन्हा सुरू करा आपल्यातील काहींनी प्रतिमांसह पीडीएफस किंवा पॉवरपॉईंट स्लाइड सारखे छायाक्षर मजकूर लिहिलेले असतील इतरांनी व्हिडिओ एनिमेशनस प्रेझेन्टेशनस आणि सिमुलेशनस चा विचार केला असेल कदाचित आपणास खेळ ई पुस्तके आणि इतर बर्याच उदाहरणांचा सामना करावा लागला असेल पुढे जाण्यापूर्वी आपण ई शिक्षण काय नाही ते पाहूया विद्यमान शिक्षण स्वरूप जसे की पाठ्यपुस्तकांमधील माहिती घेणे आणि त्यांना डिजिटली उपलब्ध करुन देणे हे ई शिक्षण नाही प्रत्येक प्रतिबिंबस्थाना साठी या मुद्द्यावर थोडेसे प्रतिबिंबित करू आपले उत्तर निवडायला विराम द्या नंतर शिक्षण संवाद पुन्हा सुरू करा शिक्षक १० पानांचे एक पाठ्यपुस्तक घेऊन त्यांना पीडीएफमध्ये रुपांतरीत करतात आणि वेबवर तीन पीडीएफ अपलोड करतात हे ई शिक्षण आहे का थोडा विराम द्या होय किंवा नाही निवडा आणि नंतर सुरु करा चला अजून एक उदाहरण पाहू एक कार्यशाळा शिक्षक त्यांच्या नोट्स सह प्रारंभ करतो पॉवरपॉईंट तयार करून त्या स्लाइडसमध्ये प्रतिमा समाविष्ट करतो आणि काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ठेवतो हे ई शिक्षण आहे का चला अजून एक उदाहरण पाहू एक शिक्षिका तिच्या व्याख्यानमालेची व्हिडिओ तयार करते आणि त्यांच्या कॉलेज शिक्षण व्यवस्थापन प्रणाली वर अपलोड करते हे ई शिक्षण आहे का मागील उदाहरणावरून पुढे जाऊ एक शिक्षिका तिच्या २ आठवड्यांच्या कदाचित ४ ५ ६ व्याख्यानमालांची व्हिडिओ तयार करते त्यानंतर ती या ५ व्याख्यानमालांवर गृहपाठासारखे मूल्यांकन प्रश्न देते हे ई शिक्षण आहे का ही उदाहरणे खरोखर ई शिक्षणाची आहेत की नाहीत यावर चर्चा करूया लक्षात ठेवा की केवळ विद्यमान शिक्षण स्वरूप घेणे आणि ती माहिती डिजिटलद्वारे उपलब्ध करणे ई शिक्षण नाही तर कुठेतरी अपलोड केलेल्या पीडीएफचा संच किंवा प्रतिमांसह पॉवर पॉइंट स्लाइडचा एक संच हे ई शिक्षण नाही त्यामध्ये शिक्षण कोठे आहे पुढे जात शेवटच्या उदाहरणाप्रमाणे काही व्हिडिओचा संच तसेच काही मूल्यांकन प्रश्नांचे चांगले काम केल्यासारखे दिसत आहे परंतु ते पुरेसे आहे का शिक्षण प्रत्यक्षात होते हे सुनिश्चित करता येईल का हे ई शिक्षण आहे का जर आपण माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी आणि सामग्री वितरणासाठी केवळ माध्यम म्हणून आयसीटी वापरत असाल तर ते पुरेसे नाही दुसरीकडे आपण तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करीत असल्यास आपण त्याचे परवडणारे आणि सामग्रीचे आराखडा बनवणे आणि शिक्षणासाठी पूरक वातावरण जसे की शिकणारे सामग्रीसह व्यस्त आहेत जसे की ते कदाचित गोष्टींमधून अर्थ शोधून काढत आहेत कदाचित ते शिकण्यासाठी प्रेरित होऊन एकमेकांशी संवाद साधत असतील तर आपण ई शिक्षणाचे अभिकल्पक म्हणून आपले काम उत्तमरित्या करत आहोत म्हणूनच प्रतिबिंब स्थळांमध्ये आपण पाहिलेली उदाहरणे घटक किंवा ई शिक्षणाचे घटक म्हणून समाविष्ट केली जाऊ शकतात परंतु ते एकटेच पुरेसे नाहीत चला आता काही उदाहरणे पाहू या जिथे तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण आणि त्याची प्रतिबद्धता यासाठी केला जातो इथे एक संतृप्त द्रावणाचे व्हिडिओ मध्ये उदाहरण दाखविले आहे ज्यामध्ये खऱ्या वास्तविक जीवनातील उदाहरणामध्ये त्यांना गुंतवले आहे व्हिडिओमध्ये अर्थपूर्ण दृश्य आहेत दोन मुलांमध्ये संवाद आहे तर ते परस्परसंवादी आहे आणि आणखी पुढे जाऊन मुले त्यांना ओळखतात कारण ही त्यांच्यासारखी पात्रे आहेत जी एकमेकांशी आणि सामग्रीसह संवाद साधत आहेत आज आपण काय करणार आहोत एक ग्लास पाण्यामध्ये किती साखर मिसळू शकते किंवा नाही याची मला चाचणी घ्यायची आहे पुढील उदाहरण अॅनिमेटर आणि इतर कार्यरत व्यावसायिकांसाठी ब्लेंडर 3 डी अॅनिमेशन शिकण्यासाठी परस्पर संवादी ई पुस्तक आहे या उदाहरणात पहा की ई पुस्तकातील व्हिडिओद्वारे संकल्पना किंवा तंत्र शिकल्यानंतर लगेचच शिकणाऱ्याला किंवा शिकणारीला किती समजले आणि अमलात आणले त्याची तपासणी करण्यास सांगितले जाते दुसरे उदाहरण म्हणजे शैक्षणिक खेळ जे आपल्यातील बर्याच जणांनी ऐकले असेल नोबेल पारितोषिक विजेत्यांचा कार्यावर आधारित अॅनिमेशन आणि परस्परसंवादी शैक्षणिक खेळांचे उदाहरण दर्शविलेले आहे तर हे एक अत्याधुनिक विज्ञान आहे जे मजेदार आणि स्पर्धात्मकतेसह शिकवले जात आहे शैक्षणिक खेळाचे आणखी एक उदाहरण म्हणजे परिस्थितीजन्य खेळ जिथे शिकणाऱ्यांना विविध वर्णांशी संवाद साधून संबंधित समस्या सोडवायची असते किंवा खेळाचे विविध भाग आणि वास्तविक जगाच्या परिस्थितीचे अनुकरण करायचे असते आणि परिणाम पहायचे असतात ई शिक्षणाचा एक लोकप्रिय उदाहरण म्हणजे एमओओसी सारखा एक ऑनलाइन अभ्यासक्रम एमओओसी केवळ व्यासपीठावर अपलोड केलेले व्याख्यान व्हिडिओ यांचा संग्रह नाही परंतु एमओसीसीमध्ये व्हिडिओत अंतःस्थापित केलेल्या व्हिडिओ ऍक्टिव्हिटीसह प्रश्न असतात आणि त्यानंतर तत्काळ अभिप्राय चर्चा मंच आणि सहकाऱ्यांचे पुनरावलोकन हँगआउट्स वर संवादी सत्रे आभासी प्रयोगशाळा शिकणार्यांशी वैयक्तिकृत संवाद आणि असे इतर अनेक घटक यांचा समावेश असतो या अभ्यासक्रमामध्ये आपण स्टेम शाखांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणिताच्या ई शिक्षणावर लक्ष केंद्रित करू ई शिक्षणाला स्टेममधील अध्यापन आणि शिक्षणाच्या वाढीस आधार देण्यासाठी एक पद्धतशीर आणि प्रभावी हस्तक्षेप असल्याचे नोंदवले गेले आहे आपण या अभ्यासक्रमामध्ये ज्या संकल्पना आणि तत्त्वे यांची चर्चा करणार आहोत त्या इतर विषयांवर आणि इतर संदर्भांवर लागू होऊ शकतात परंतु आपली उदाहरणे स्टेम शास्त्रामधून असतील या शिक्षण संवादाच्या महत्त्वाच्या माहितीचा सारांश म्हणजे ई शिक्षण म्हणजे काय नाही ई शिक्षणाची आपण काही उदाहरणे पाहिली ज्यायोगे विद्यार्थ्यांना गुंतवणूक किंवा परस्पर क्रिया किंवा अर्थपूर्ण शिक्षण यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे शिकवले पुढील शिक्षण संवादामध्ये आपण ई शिक्षणाची विशेषत त्याच्या स्वरुपामुळे आणि माध्यमामुळेच उद्भवणारी काही आव्हाने पाहणार आहोत धन्यवाद